आपण क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स कसे डिफाइन करायचे याचे बेसिक्स पाहिले आता आपण मजेशीर डेटा स्ट्रक्चर डिफाइन करूया समजा आपल्याला लिस्टचे आपले स्वतःचे व्हर्जन इम्प्लिमेंट करायचे आहे मुळात लिस्ट हे नोड ची सिक्वेन्स असते आणि सिक्वेन्स मधील प्रत्येक नोड व्हॅल्यू स्टोअर करतो आणि आणि पुढील नोडला पॉईंट करतो तेव्हा लिस्ट द्वारे जाण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून सुरू करावे लागते आणि या पॉइंटर च्या मदतीने जाऊन शेवटच्या पॉइंटला जिथे काहीही नसते तिथे पोहोचतो आपल्याकडे पायथन नोटेशन मध्ये v1 v2 v3 v4 च्या फॉर्म मध्ये लिस्ट आहे नंतर आपण अशाप्रकारे कल्पना करू की खरोखर हे असे दर्शवले आहे तिथे 4 नोड्स आहेत या लिस्ट 1 मध्ये आपण पहिल्या नोडला पॉइंटर सेट अप केला आहे या लिस्ट मध्ये v1 हा v2 ला पॉईंट करतो v2 हा v3 ला पॉईंट करतो आणि v3 हा v4 ला पॉईंट करतो शेवटचा नोड कोणालाही पॉईंट करत नाही आणि हे असे दर्शवते ही आपण लिस्टच्या शेवटी आलो आहोत या रिप्रेझेंटेशन मध्ये रिकामी लिस्ट कशी दिसेल तर हे गृहीत धरणे स्वाभाविक आहे की रिकाम्या लिस्ट मध्ये एकच नोड असणार आहे ज्याला व्हॅल्यू आणि नंतर पुढील नोडचा पॉइंटर जो कुणालाही नन ला सेट केलेला असेल तर उदाहरणार्थ म्हणून सिंगल टन हा एकच नोड आहे ज्यामध्ये आपल्याकडे व्हॅल्यू v1 व नंतर नन ला सेट केलेला पुढील पॉइंटर आहे पुन्हा हे कन्व्हेन्शन आपण आपल्या लिस्ट च्या रिप्रेझेंटेशन साठी अनुसरनार आहोत म्हणून लक्षात घ्या की जोपर्यंत आपल्याकडे एकच नोड असलेली रिकामी लिस्ट आहे किंवा लिस्टमध्ये कोणताही दुसरा नोड नसेल तर तिथे काहीही व्हॅल्यू नसेल तेव्हा हे असे काहीसे आपण स्पष्टपणे गृहीत धरत आहोत आणि आपण व्हॅल्यू नसलेल्या लिस्ट तपासण्यासाठी हे वापरणार आहोत हे आपल्याला सांगते की ही रिकामी लिस्ट आहे आणि आपल्याला लिस्टच्या मध्यभागी काहीही मिळणार नाही आपण सिंगल टन आणि रिकाम्या लिस्ट मध्ये व्हॅल्यू वर आधारित वेगळे केले आहे या दोन्ही मध्ये एकच नोड असतो आता आपण असे का केले याचे कारण असे आहे की खरोखर पायथन आपल्याला रिकामी लिस्ट बनवण्यासाठी परवानगी देत नाही जर आपण असे म्हटले की एक बरोबर काहीही नाही आणि आपल्याला ही रिकामी लिस्ट दर्शवायची आहे इथे अशी समस्या आहे की पायथन सिस्टीमच्या बाबतीत काहीच नाही असा प्रकार नाही म्हणून एकदा आपल्याकडे काहीच नसल्यास आपण ज्या लिस्ट च्या प्रकारासाठी निर्माण करत आहोत त्या ऑब्जेक्ट फंक्शन ला अप्लाय करू शकत नाही म्हणून आपल्याला योग्य प्रकारचे रिकामे असलेले काहीतरी निर्माण करण्याची गरज आहे म्हणून आपल्याला किमान एक नोड निर्माण करण्याची गरज आहे आणि म्हणून रिकामी लिस्ट दर्शवण्यासाठी आपल्याला या प्रकारचे रिप्रेझेंटेशन वापरावे लागते हे इथे हा मूळ क्लास आहे जो आपण वापरणार आहोत हा क्लास नोड आहे म्हणून प्रत्येक नोडच्या आत आपल्याकडे दोन एट्रिब्यूट व्हॅल्यू आहेत आणि नंतर आपण सांगितल्याप्रमाणे आणि लक्षात ठेवले आहे की सेल्फ हे नेहमी विचारात घेतलेले ऑब्जेक्ट दर्शवण्यासाठी प्रत्येक फंक्शन सोबत वापरले आहे जर आपण काहीही म्हणत नाहीत व रिकामी लिस्ट तयार करत आहोत तर आपण ही डिफॉल्ट योजना वापरणार आहोत ही इन इट व्हॅल्यू असली पाहिजे जोपर्यंत मी तुम्हाला इनिशियल व्हॅल्यू देत नाही तोपर्यंत तुम्ही त्या सोबत लिस्ट तयार करू शकत नाही म्हणून मुलभूतरित्या इनिशियल व्हॅल्यू काहीच नसते आणि आपल्या रिकाम्या लिस्ट बद्दलच्या समजुतीनुसार आपल्याला लिस्ट रिकामी आहे की इनिशियल नोड ला काही व्हॅल्यू आहे की नाही हे तपासण्याची गरज आहे आपण फक्त लिस्ट घेत आहोत आपण पॉइंटिंग करत आहोत आणि सर्वात पहिल्या व्हॅल्यूकडे पहात आहोत जी सेल्फ डॉट व्हॅल्यू असते आणि विचारतो की हे काहीही नाही का जर हे काहीच नसेल तर हे रिकामे आहे जर हे काहीतरी आहे म्हणजेच हे रिकामे नाही इथे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे आपण म्हणतो की I1 नोड हे रिकामी लिस्ट तयार करते कारण हे कोणतीही व्हॅल्यू देत नाही म्हणून डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू काहीच नसते जर मी म्हटले की I2 नोड 5 तर हे 5 व्हॅल्यू असलेला नोड तयार करते हे सिंगलटन लिस्ट बनवते जी आपण साधारणपणे पायथन मध्ये असे लिहितो जर मी विचारले की I 1 रिकामी आहे का तर उत्तर हे ट्रू असणार आहे जर मी विचारले की I 2 हे रिकामे आहे का तर उत्तर फॉल्स असे येईल कारण सेल्फ डॉट व्हॅल्यू ही नन नाही आता एकदा आपल्याकडे लिस्ट आली की आपल्याला काय करायचे आहे ते आपण मॅनिप्युलेट करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे कदाचित आपल्याला लिस्टच्या शेवटी व्हॅल्यू ऍड करायची असेल जर लिस्ट आधीच रिकामी असेल तर नंतर आपल्याकडे एकच नोड असतो ज्याची व्हॅल्यू नन असते आणि आपल्याला हा सिंगलटन नोड करायचा आहे व्हॅल्यू v असलेली सिंगलटन लिस्ट करायची आहे म्हणून आपल्याला इथून ते इथेपर्यंत जायचे आहे लक्षात ठेवा सिंगलटन नोड मध्ये आपल्याकडे फक्त नन च्याऐवजी इथे v व्हॅल्यू आहे तेव्हा हे असे सर्व आपल्याला करण्याची गरज आहे आपल्याला फक्त हे नन v ने रिप्लेस करायचे आहे जर आपण आपण लिस्टच्या शेवटच्या एलिमेंट वर असू आणि आपल्याला माहित आहे की आपण लिस्टच्या शेवटच्या एलिमेंट वर आहोत कारण पुढची व्हॅल्यू नन आहे नंतर आपल्याला नवीन व्हॅल्यू करायची गरज आहे आपण लिस्टच्या शेवट पर्यंत जाणार आहोत आणि आपण नन ला पोहोचू आता इथे व्हॅल्यू v सोबत आपण नवीन एलिमेंट तयार करणार आहोत आणि हा एलिमेंट याला पॉईंट करणार आहे आपण नोड v सोबत नवीन एलिमेंट बनवत आहोत आणि शेवटच्या नोडची पुढची फिल्ड या नवीन नोडला पॉईंट करेल आणि जर ही शेवटची व्हॅल्यू नसेल तर नंतर आपण म्हणू शकतो की उरलेली लिस्ट ही नवीन एलिमेंटला सुरू होणारी नवी लिस्ट आहे पुढचा एलिमेंट घ्या आणि वारंवार तो v ला जोडा ते आपल्याला एपेंड ची फार सोपी रिकर्सिव डेफिनेशन देतात म्हणून आपण एपेंड घेतो आणि आपल्याला हे v या लिस्टला एपेंड करायचे आहे जर हे रिकामी असेल तर आपण फक्त व्हॅल्यू v ला सेट करू तेव्हा हे फक्त व्हॅल्यू नन असलेल्या एकाच नोड मध्ये कन्व्हर्ट होईल नाहीतर जर आपण शेवटच्या नोडवर म्हणजेच सेल्फ डॉट नेक्स्ट वर असू तेव्हा आपण व्हॅल्यू v सोबत नवीन नोड तयार करू आणि आपण आपला पुढचा पॉइंटर या नवीन नोडला पॉईंट करू लक्षात ठेवा जेव्हा आपण नवीन नोड बनवतो तेव्हा हा नवीन नोड आपोआप आपल्या इन इट फंक्शन ने पुढच्या नन सोबत तयार होतो आता आपण नवीन नोड बनवणार आहोत जो v व नन सारखा दिसतो आणि आपण आपला पुढील पॉइंटर याला पॉईंट करण्यासाठी सेट करतो आणि शेवटची गोष्ट अशी आहे की जर हे नन नसेल तर या नंतर आपल्याकडे अजून काहीतरी आहे म्हणून आपण सेल्फ डॉट नेक्स्ट पुढील एलिमेंट वर जातो आणि त्यासंदर्भात पुढील एलिमेंट ला आपण व्हॅल्यू v सोबत एपेंड फंक्शन रिअप्लाय करतो हा रिकर्सिव कॉल आहे हे पार्स करण्यायोग्य आहे याची खात्री करून घेण्यासाठी आपण मुबलक काळजी घेतली आहे म्हणून आपण हा ब्रॅकेट टाकत आहोत आणि म्हणत आहोत की आपण सेल्फ डॉट नेक्स्ट ऑब्जेक्ट घेतला आहे आणि त्याला अॅपेंड अप्लाय करत आहोत खरेतर पायथन हे बरोबर करते आपले ब्रॅकेट टाकण्याची गरज नाही सेल्फ अॅपेंड v लिहू शकतो आणि पायथन हे सेल्फ अॅपेंड v ला ब्रॅकेट करते तेव्हा हा डॉट उजवीकडून घेतला आहे आता लिस्टच्या शेवटी रिकर्सीव्हली जाण्याऐवजी आपण लिस्टचा शेवट फक्त शेवट पर्यंत पुनरावृत्तीने स्कॅन करू शकतो आपण लूप लिहू शकतो जे हा पॉइंटर जोपर्यंत आपण पुढील असलेल्या नोड पर्यंत पोहोचतो तोपर्यंत ट्रॅव्हर्स करत राहील जर लिस्ट आधी प्रमाणे रिकामी असेल तरआपण व्हॅल्यू नन v ने रिप्लेस करू नाहीतर आपण शेवटच्या एलिमेंटला पोहोचेपर्यंत लिस्ट स्कॅन करू आणि एकदा का आपण शेवटच्या एलिमेंटवर आलो की आधीच्या केस प्रमाणे नवीन नोड बनवू आणि शेवटचा एलिमेंट याला पॉईंट करू हे आपल्याला पुनरावृत्ती असलेले अँपेन्ड देते म्हणून आपण अँपेन्ड म्हणतो मी हे पुनरावृत्ती चे आहे हे दर्शवण्यासाठी फक्त अँपेन्ड आहे म्हणतो पहिला भाग सारखाच आहे जर सध्या ची लिस्ट रिकामी असेल तर आपण फक्त v व्हॅल्यू सेट करतो आणि परत येतो नाहीतर आपण लिस्टनुसार पुढे जातो आपण सध्या ज्या नोड वर आहोत तो दर्शवण्यासाठी एक तात्पुरता पॉइंटर सेट अप करतो आणि जोपर्यंत पुढील व्हॅल्यू नन येत नाही तोपर्यंत हा तात्पुरता पॉइंटर पुढच्या व्हॅल्यूला शिफ्ट करतो तेव्हा आपण फक्त असे लुप लिहितो की जे टेम्प डॉट नेक्स्ट नन येत नाही तोपर्यंत ते टेम्प पासून टेम्प डॉट नेक्स्ट पर्यंत जात राहते तेव्हा फक्त टेम्प शिफ्ट करत राहा शेवटी जेव्हा आपण या लुपच्या बाहेर येतो तेव्हा त्या पॉइंटला आपल्याला माहीत असते की टेम्प डॉट नेक्स्ट हे नन आहे आता नोड टेम्प सध्याच्या लिस्टमधील शेवटचा नोड आहे असे दर्शवत आहे आपण तिथे पोहोचलो आहोत या पॉईंटवर आपण काय करणार आहोत तर आपण रीकर्सिव च्या केस मध्ये केले होते तसे व्हॅल्यू v सोबत नवीन नोड करणार आहोत आणि हा नवीन नोड आपण शेवटचा नोड म्हणून बनवणार आहोत म्हणजेच आपण टेम्पच्या पुढील हे नन ते नवीन नोड म्हणून रिसेट करत आहोत जर आपल्याला अँपेन्ड करायचे नसेल परंतु आपल्याला इन्सर्ट करायचे आहे तर काय आता साधारणतः इन्सर्ट हे अँपेन्ड पेक्षा सोपे आहे असे वाटते परंतु खरोखर इन्सर्ट थोडेसे किचकट आहे तर इन्सर्ट म्हणजे आपल्याला सुरुवातीला व्हॅल्यू करायची आहे आपण इथे नोड ठेवणार आहोत ज्याची v आहे आणि हा पॉईंटर पॉईंट म्हणून करणार आहोत आता आपल्याला तेच हवे आहे याठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की नवीन नोड तयार केल्यावर आपल्याला या ठिकाणी हा पॉईंट तयार करता येत नाही V 1 पॉईंट करण्यासाठी नवीन नोड तयार करण्यात प्रॉब्लेम नाही परंतु आपण 1 व्हॅल्यू असाइन केली किंवा एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये सेल्फ व्हॅल्यू रीअसाइन केली तर पूर्णपणे वेगळा ऑब्जेक्ट तयार होतो आपण याबद्दल पॅरामीटर्स पास करताना आणि इमयूटेबल व्हॅल्यू पास करताना पाहिले आहे आपण म्हटले की समजा एखाद्या फंक्शनला मी म्यूटेबल व्हॅल्यू पास केली आणि त्या फंक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचे म्यूटेबल व्हॅल्यू रीअसाइन केली नाही तर तीच व्हॅल्यू फंक्शनच्या बाहेर दिसते परंतु फंक्शन च्या आत मध्ये व्हॅल्यू लिस्ट ला किंवा डिक्शनरी ला रीअसाइन केली तर आपल्याला त्याची कॉपी मिळते आणि त्यानंतर कोणतेही चेंजेस ऑफ होतात त्याचप्रमाणे आपण नवीन नोड ला 1 किंवा सेल्फ रीअसाइन केले तर आपण पास केलेला पॅरामिटर आणि परत मिळणारा पेरिमीटर यांचे कनेक्शन बंद पडते म्हणूनच या मुद्द्याची आपल्याला काळजी घ्यायला हवी हा 1 पॉईंट आपण बदलू शकत नाही तेव्हा हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने पहावा आपण नवीन नोड तयार केला आहे आपल्याला त्याला 1 पॉईंट करणे आहे परंतु आपल्याला तसे करण्याची परवानगी नाही कारण पायथन मध्ये नवीन पॉईंट आणि जुना पॉईंट यांच्यात कनेक्शन बंद होईल यासाठी साधी युक्ती आहे आपण काय करावे तर नोडची आयडेंटिटी बदलू नये तर त्याचे कन्टेन्ट बदलावेत आपल्याला माहिती आहे की v 1 हा आधीचा जुना नोड आहे आणि v हा नवीन पहिला नोड आहे परंतु आपण v 1 नोड त्याला पॉईंट करू शकत नाही म्हणून व्हॅल्यू आदलाबदल करा आपण काय करतो तर v 1 नोड v नोडणे आणि v नोड v 1 नोडणे आदलाबदल करतो आता व्हॅल्यू आदलाबदल झाल्या आहेत त्याचप्रमाणे कोणती गोष्ट कोठे पॉईंट करत आहे ते देखील स्पष्ट झाले आहे 1 हा v ला पहिला नोड म्हणून पॉईंट करत आहे आता आपण v 1 बायपास करण्याची चूक केली आहे नक्कीच आपल्याला पहिला नोड हा नवीन नोड ला पॉईंट करावा लागेल आणि नवीन नोड जुन्या दुसऱ्या नोडला पॉईंट करावा लागेल अशा प्रकारचे प्लंबिंग केल्यामुळे आपण खात्री करत आहोत ते की v नोड v 1 नोड च्या आधी टाकला आहे पण खरे तर आपण नवीन नोड v आणि v2 यादरम्यान टाकला आहे आणि आपण केवळ त्या दरम्यानच्या लिंक बदललेल्या आहेत जेणेकरून नवीन नोड हा पहिला नसून दुसरा आहे असे दिसते वर स्लाईड मध्ये नोड टाकण्या साठी चा कोड दिला आहे नेहमी प्रमाणे रिकाम्या लिस्ट मध्ये नोड टाकणे सोपे आहे आपल्याला फक्त नोड v बदल करायचा आहे म्हणजेच रिकाम्या लिस्ट मध्ये नोड टाकणे आणि लिस्ट वाढविणे या दोन्ही गोष्टी रिकाम्या लिस्ट साठी सारखेच आहे आपण रिकाम्या लिस्ट पासून v लिस्ट कडे जातो लिस्ट मध्ये नोड टाकणे आणि लिस्ट वाढविणे या दोन्ही गोष्टी मुळे फरक पडत नाही आपण नवीन नोड तयार करून सध्याचा नोड आणि सेल्फ पॉइंटिंग म्हणजेच लिस्ट हेड आणि नवीन नोड यांची अदलाबदल करतो आपण व्हॅल्यू अदलाबदल करतो आपण पायथन मधील एकाच वेळी होऊ शकणाऱ्या असाइनमेंट चा वापर करून सेल्फ व्हॅल्यू ही न्यू नोड व्हॅल्यू ला असाइन करतो आणि त्याचप्रमाणे न्यू नोड व्हॅल्यू ही सेल्फ व्हॅल्यू ला असाइन करतो या ठिकाणी सेल्फ नेक्स्ट पुढच्या नोड ला पॉईंट करत आहे आता तो नवीन नोड ला पॉईंट करत आहे तर नवीन नोड आपण आधी पॉईंट करत असलेल्या नोड ला पॉईंट करत आहे तर न्यू नोड नेक्स्ट आता सेल्फ अशाप्रकारे नोड टाकण्याचे फंक्शन नोड वाढविण्याच्या फंक्शन पेक्षा थोडे कठीण आहे कारण सुरुवातीला आपण लिस्ट पॉईंट करतो किंवा सेल्फ पॉईंट टू लिस्ट असतो आपल्याला नोड डिलीट करायचा असेल तर काय नोड डिलीट करा असे कशा प्रकारे सांगावे आपण त्यासाठी व्हॅल्यू चा उपयोग करू समजा तुम्हाला लिस्ट मधील दुसरा नोड डिलीट करायचा आहे तुम्ही तो कसा डिलीट कराल ज्या प्रमाणे आपण नोड टाकण्या साठी गोष्टी केल्या त्याच प्रमाणे पुन्हा काही प्लंबिंग किंवा री कनेक्शन करावे लागेल आपण जो नोड डिलीट करायचा आहे तो घेऊन आपण लिंक जी v 2 ला पॉईंट करते तिला बायपास करावे आपण v 1 पासून लिंक घेऊन v 3 ला डायरेक्टली पॉईंट करावे थोडक्यात डिलीट करणे म्हणजे आपल्याला डिलीट आधीच्या नोड पासून डिलीट नंतर च्या नोड ला लिंक पॉईंट करावी लागते खऱ्या अर्थाने मेमरी मधून तो ऑब्जेक्ट फिजिकली काढला जात नाही परंतु तो लिंक नुसार वापरता येत नाही आपण व्हॅल्यू v देतो आणि पहिल्यांदा मिळणारी व्हॅल्यू v काढण्याचा प्रयत्न असतो पहिल्यांदा आढळणारी व्हॅल्यू v साठी लिस्ट वाचली जाते या प्लंबिंग प्रोसिजर मध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्या ती म्हणजे आपल्याला v1 हा v3 ला पॉईंट करायचा आहे जर आपल्याला पुढच्याच नोड डिलीट करायचा असेल तर ते बरे आहे कारण आपण नेक्स्ट डॉट नेक्स्ट घेऊन करंट डॉट नेक्स्ट ला असाइन करू शकतो आपण पुढची पायरी पाहू जर तुम्ही v 2 ला असाल तर तुम्ही v 1 च्या पुढे गेला आहात आपण परत v 1 कडे सहज जाऊ शकत नाही कारण आपण तयार केलेली लिस्ट पुढे जाणारी आहे आपण मागे v 1 कडे जाऊन बदल करू शकत नाही खरे तर आपण काय करू शकतो आपण नेक्स्ट व्हॅल्यू पाहून स्कॅन करू शकतो जर सेल्फ डॉट नेक्स्ट डॉट व्हॅल्यू ही v असेल म्हणजेच जर नेक्स्ट नोड डिलीट करायचा असेल तर आपण करंट नोड नेक्स्ट हा पुढचा नोड नसून त्याही पुढचा नोड आहे असे म्हणून त्याला बायपास करू शकतो अशाप्रकारे सेल्फ डॉट नेक्स्ट हा सेल्फ डॉट नेक्स्ट डॉट नेक्स्टला रीअसाइन होतो आणि नेक्स्ट नोड बायपास होतो आपण आधी पाहिलेल्या नोड टाकण्याच्या गोष्टीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जर पहिलाच नोड डिलीट करायचा असेल तर काळजी घ्यावी लागते जर तुम्हाला पहिलाच नोड डिलीट करायचा असेल तर आपण आधी पाहिलेल्या नोड टाकण्याच्या गोष्टीप्रमाणे नैसर्गिक गोष्ट म्हणजे मला लिस्ट मधील दुसऱ्या व्हॅल्यू ला पॉईंट करावे लागेल परंतु याठिकाणी मी तसे करू शकत नाही कारण जर आपण पॉईंट करत असलेला नोड रिअसाइन केला तर तो नवीन ऑब्जेक्ट्स तयार करेल आणि आपण पास करीत असलेले पॅरामीटर तसेच मिळणाऱ्या व्हॅल्यू यामधील कनेक्शन ब्रेक होईल आपण तीच युक्ती वापरूया आपण नेक्स्ट नोड मधील व्हॅल्यू v 2 कॉपी करूया त्यानंतर कॉपी केलेली ही व्हॅल्यू पुढच्या ठिकाणी ठेवून v 2 डिलीट करू या आपल्याला पहिला नोड डिलीट करायचा आहे परंतु आपण तसे करू शकत नाही कारण पहिला नोड जे पॉईंट करत आहे ते आपण बदलू शकत नाही त्याऐवजी आपण दुसऱ्या नोड मध्ये व्हॅल्यू v 2 घेतो या ठिकाणी कॉपी करून v 2 डिलीट करतो आणि पहिला नोड तिसऱ्याला पॉईंट करतो या ठिकाणी डिलीट फंक्शन चा पार्ट दिला आहे सर्वप्रथम आपण v ची व्हॅल्यू शोधतो या कोड मध्ये त्याला x म्हटले आहे म्हणजेच या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू डिलीट करू इच्छितो जर आपण म्हटले की लिस्ट रिकामी आहे तर निश्चितपणे आपण डिलीट करू शकणार नाही कारण डिलीट म्हणते की जर x व्हॅल्यू असलेला नोड असेल तर डिलीट करा लिस्ट रिकामी असेल तर आपण काहीही करत नाही नाहीतर सेल्फ डॉट व्हॅल्यू ही x असलेला पहिला नोड डिलीट करा लिस्टमध्ये 1 नोड असेल तर आपण x पासून रिकाम्या लिस्ट पर्यंत जातो तसे ते सोपे आहे जर त्या ठिकाणी नेक्स्ट नोड उजव्या बाजूला नसेल आपल्याकडे फक्त एक नोड असेल तर आपण व्हॅल्यू नन सेट करतो आणि डिलीट फंक्शन पूर्ण करतो तसे हे सोपी केस आहे परंतु जर तो पहिला नोड नसेल तर माझ्या या म्हणण्याचा अर्थ असा आहे की हा पहिला नोड आहे आणि हा लिस्ट मधील फक्त एकच नोड नसला तर आपण मागे म्हटल्याप्रमाणे करू आपण दुसरी व्हॅल्यू पहिल्या व्हॅल्यू मध्ये कॉपी करतो आणि नेक्स्ट नोड बायपास करून डिलीट करतो हा तो बायपास आहे हा फंक्शनचा भाग आहे तुम्ही पहिली व्हॅल्यू कशी डिलीट कराल हा एक युक्ती चा भाग आहे जर ते फक्त 1 व्हॅल्यू असेल तर ते काहीही करू नका नसल्यास दुसऱ्या नोडला पहिल्या नोडवर कॉपी करून दुसऱ्या नोडला बायपास करा जर ही केस नसेल तर आपण लिस्टमध्ये पहिला x डिलीट करण्यासाठी शोधू आपण अशा पद्धतीने सुरुवात करू हे इंटरटिव्ह अँपेन्ड आहे सुरुवातीला आपण सेल्फ ला पॉईंट करू त्यानंतर जोपर्यंत आपण लिस्ट च्या शेवटी पोहोचत नाही त्यादरम्यान x मिळाला तर आपण त्याला बायपास करून लिस्ट च्या शेवटी पोहोचून देखील x मिळाला नाही तर आपण काहीही करणार नाही केवळ परत येऊ ही केस अँपेन्ड सारखे नाही जर आपल्याला शेवटपर्यंत x मिळाला नाही तर तेथे काहीही करायचे नाही सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण फंक्शन दिले आहे या पहिल्या स्लाईड वर आपण कोणती व्हॅल्यू डिलीट करायचे आहे ती पहिल्या नोडमध्ये असते दुसऱ्या केस मध्ये आपण पहिल्यांदा येणारा नोड x डिलीट करण्यासाठी शोधतो ज्याप्रमाणे अॅपेंड इंटरटिव्ह आणि रिकर्सिवली दोन्ही प्रकारे करता येते त्याचप्रमाणे आपण डिलीट देखील शकतो रिकर्सिवली पद्धतीत जर तो पहिला नोड असेल तर आपण दुसऱ्या व्हॅल्यूला पहिल्यावर हलवून आणि आधी केल्याप्रमाणे त्यास बायपास करून एका विशिष्ट पद्धतीने हाताळतो नाहीतर आपण फक्त नेक्स्ट नोडकडे पॉईंट करतो आणि पुढील नोडला पुढील नोडपासून सुरू होणारी लिस्ट ज्याला साधारणपणे लिस्ट चा शेवट म्हणतात त्याला स्वतःहून v डिलीट करणे सांगू यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर आपण लिस्टच्या शेवटी पोहोचलो आणि शेवटचा नोड डिलीट केला तर असे समजा की डिलीट करायची व्हॅल्यू v येथे आहे आपण येथे येतो आणि नंतर ते डिलीट करतो आपण शेवटी व्हॅल्यू नन शोधून काढू कारण जेव्हा आपण ते डिलीट करतो तेव्हा आपण सिंगलटन एलिमेंट v घेतो आणि सिंगलटनमधून v हटवतो आणि नन तयार करतो ही बेस केस आहे जेव्हा आपण रिकर्सिवली शेवटच्या नोडमधून डिलीट करतो तेव्हा आपण व्हॅल्यू v असलेल्या सिंगलटन लिस्ट मधून डिलीट करत आहोत आम्हाला येथे शेवटी नन व्हॅल्यू करण्याची परवानगी नाही आपल्याला चेक करावे लागेल की जेव्हा आपण पुढची गोष्ट तयार करतो किंवा पुढचे व्हॅल्यू डिलीट करतो आणि ती व्हॅल्यू नन होते तेव्हा आपल्याला लिस्ट मधून एटम काढावा लागतो जेव्हा आपण रिकर्सिव डिलीट करतो तेव्हा तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागते डिलीट केल्यानंतर काय होत आहे ते चेक लागेल ही एक अवघड गोष्ट आहे हा आधीचा भाग होता आणि आता रीकर्सिव भाग पाहू रीकर्सिव भाग बऱ्यापैकी सरळ सरळ आहे हे सर्वप्रथम लिस्ट मधून पहिला एलिमेंट डिलीट करणे रीकर्सिव भागात डिलीट करताना आपण चेक करतो की सेल्फ डॉट नेक्स्ट हे नन आहे अशाप्रकारे डिलीट कॉल आहे डिलीट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढचे व्हॅल्यू नन झाली आहे काय हे चेक करावे लागेल तुम्ही निश्चितपणे शेवटच्या नोड पर्यंत जाऊन शेवटचा नोड डिलीट केला आहे का तसे असेल तर आपण त्याला काढून टाकू आपण सेल्फ डॉट नेक्स्ट हा सेल्फ डॉट नेक्स्ट डॉट नेक्स्ट आहे असे लिहू शकतो किंवा आपण केवळ सेल्फ डॉट नेक्स्ट हा नन आहे असे लिहू शकतो तसे लिहिणे हे कदाचित जास्त योग्य पद्धतीने भरण्याचा मार्ग आहे ते फक्त शेवटच्या नोड सोबत होऊ शकते तुम्ही त्या नोडला शेवटचा नोड करू शकतात याठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्यावी म्हणजे पुढचा नोड नन असेल तर त्याचा पुढचा नोड देखील नन असेल त्याचे परिणाम स्वरूप सेल्फ डॉट नेक्स्ट डॉट नेक्स्ट नक्कीच नन असेल आपण एकदम सेल्फ डॉट नेक्स्ट ला नन असाइन करू शकतो आणि अशाप्रकारे तो नोड शेवटचा नोड ठरवला जाऊ शकतो रीकर्सिव डिलीट बद्दल एक गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे आपण लिस्टच्या शेवटी पोहोचलो असता लिस्ट डिलीट केल्यानंतर लिस्ट नन होते आपण लिस्ट टर्मिनेट करून नोड काढून टाकतो शेवटी आपण लिस्ट प्रिंट करण्यासाठी फंक्शन लिहितो जेणेकरून काय चालू आहे याचा आपण ट्रॅक ठेवू शकतो आपण एक पायथन लिस्ट तयार करून नंतर त्या पायथन लिस्टवर str वापरून लिस्ट प्रिंट करू आपल्याला लिस्ट व्हॅल्यू नुसार पायथन लिस्ट तयार करायची आहे आपण आपली लिस्ट सुरू करतो आणि ते रिकाम्या लिस्ट तयार करणार साठी वापरणार आहोत जर आपल्या लिस्ट मध्ये काहीही नसेल तर आपण रिकाम्या लिस्ट ची व्हॅल्यू परत करतो नाहीतर लिस्ट मधील प्रत्येक व्हॅल्यू अॅपेंड फंक्शन च्या मदतीने एकत्रित करत करतो या नोड बिल्डिंग प्रोसेसमध्ये आपण प्रत्येक व्हॅल्यू पायथन लिस्ट मध्ये अॅपेंड करत जातो आणि शेवटी त्या लिस्टची स्ट्रिंग व्हॅल्यू आपण परत करतो आपण काही पायथन कोड पाहू आणि तो प्रत्यक्षात कसे कार्य करते ते पाहू स्लाईड मध्ये नक्की काय केले आहे ते दाखवणारा कोड येथे दिला आहे अॅपेंड आणि डिलीट या दोन्ही गोष्टींसाठी रीकर्सिव्ह व्हर्जन आपण निवडले आहे आपण सुरुवातीच्या नन डिफॉल्ट व्हॅल्यू सोबत सुरुवात करू किंवा v अर्ग्युमेण्ट दिला जाईल त्यानंतर इजएम्पटी च्या मदतीने सेल्फ डॉट व्हॅल्यू नन आहे का ते चेक केले जाईल आपण स्लाईडवर सेल्फ डॉट व्हॅल्यू इक्वल टू इक्वल टू नन अशा अत्यंत लहान प्रमाणात लिहिले आहे परंतु आपण त्या संदर्भात मोठे if स्टेटमेंट याठिकाणी लिहिले आहे या ठिकाणी अॅपेंड फंक्शन दिले आहे अॅपेंड केवळ चेक करते कि सध्याचा नोड रिकामा आहे का तसे असेल तर तो या ठिकाणी ठेवला जातो किंवा नवीन नोड तयार केला जातो आपण शेवटच्या नोड पर्यंत पोहोचलो असेल तर नवीन नोड तयार केला जाऊन लिस्टमध्ये मधील शेवटचा नोड या नवीन नोड ला पॉईंट करतो किंवा रीकर्सिव्हली अॅपेंड करतो त्यानंतर या ठिकाणी इन्सर्ट फंक्शन दिले आहे हे इन्सर्ट फंक्शन आहे पुन्हा ते एम्पटी असेल तर केवळ सिंगलटन लिस्ट तयार होते नाहीतर नवीन नोड तयार करून पहिला नोडआणि नवीन तयार केलेला नोड यांची अदलाबदल केली जाते या पर्टिक्युलर ठिकाणी आपण तो तयार करतो पॉइंटर ची आदलाबदल करतो जेणेकरून सेल्फ पॉईंट करत असलेला नोड बदलणार नाही त्याऐवजी आपण पहिला नोड आणि नवीन नोड यांची अदलाबदल करतो नवीन नोड हा दुसरा नोड झाला आहे आणि पहिल्या नोड मध्ये व्हॅल्यू आपण आत्ताच टाकली आहे सरते शेवटी आपण रीकर्सिव्ह डिलीट पर्यंत आलो आहोत रीकर्सिव्ह डिलीट म्हणजे लिस्ट एम्पटी असेल तर आपण काहीही करत नाही नाहीतर आपल्याला पहिली व्हॅल्यू डिलीट करायची असेल तर काळजी घ्यावी लागते आपल्याला खात्री करावी लागते की आपण दुसरा नोड डिलीट करण्यासाठी दुसरी व्हॅल्यू खरेतर पहिल्या नोड मध्ये कॉपी केली आहे शेवटी जर तसे नसेल तर आपण फक्त रीकर्सिव्हली डिलीट करू परंतु डिलीट पूर्ण केल्यावर जर आपण चुकून डिलीट केले असेल तर आपल्याला लिस्टच्या शेवटी खोटे रिकामे नोड काढून टाकावे लागतील जर आपण आता हे इम्पोर्ट करून रन करतो तर आपण असे म्हणू शकतो की l ही 0 व्हॅल्यू असलेली लिस्ट आहे प्रिंट l आपल्याला 0 हे रिप्रेसेंटेशन देईल उदाहरणार्थ आपण हे लूपमध्ये ठेवू शकतो आणि l ते ll रेंज मध्ये l डॉट अँपेन्ड i म्हणू शकतो आपण या पॉइंटला प्रिंट l नुसार आधी प्रमाणे 0 ते 10 मिळतील आपण चार वेळा l डॉट डिलीट असे म्हटले आणि त्यानंतर l प्रिंट केला तर 4 तयार होतो त्यानंतर l डॉट इन्सर्ट 12 आणि प्रिंट l प्रमाणे 12 तयार होतो तुम्ही ते कशा प्रकारे काम करते ते चेक करू शकता याठिकाणी एक गोष्ट नमूद करावी ती म्हणजे आपल्याला एम्पटी ब्रॅकेट आणि रिटर्न व्हॅल्यू मिळतात आपण ते एम्पटी आर्ग्युमेंट आणि रिटर्न लिहिले आहे त्यानंतर आपल्याला एम्पटी टप्पल मिळते आपण फक्त काहीही रिटर्न करू नका असे येऊ शकतो आपल्याला विचित्र प्रकारच्या रिटर्न व्हॅल्यू डिस्प्ले होत नाही परंतु प्रत्यक्षात महत्त्वाचे म्हणजे आमच्या लिस्ट चे इंटर्नल रिप्रेसेंटेशन आम्ही लिहिलेल्या फंक्शन्ससह योग्यरित्या बदलत आहे